ड्रेन फीडबॅक बायसिंगचे तंत्र आपल्याला आता ठाऊक आहे परंतु आपले उद्दिष्ट स्मॉलर गेन सेन्सिटिव्हिटी असलेल्या कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर विषयी जाणून घेणे हे आहे तर आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरच्या छोट्या सिग्नल आकृतीत ड्रेन फीडबॅक वेरी करणे आणि असे सर्किट मिळवणे जे इन्क्रिमेंटल स्मॉल सिग्नल आकृतीत कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर सारखे वर्तन करते परंतु त्याचे बायसिंग फीडबॅक वर आधारित आहे आता ड्रेन फीडबॅक बायसमध्ये अशी अरेंजमेंट आहे इच्छित ड्रेन करंट I0 त्या मार्गाने जोडलेला आहे आणि ड्रेन व्होल्टेज परत गेटला दिले जाते आपण याला MOS ट्रान्झिस्टर M1 म्हणूया आणि हा VDD आहे ज्याचा अर्थ असा आहे की सप्लाय व्होल्टेज VDD या वरच्या रेल् आणि ग्राउंड दरम्यान जोडलेला आहे तर कधीकधी सामान्यपणे फक्त ही चिन्हांकित केलेली रेषा VDD दर्शविली जाते याचा अर्थ असा की इथे या पॉईंट आणि ग्राउंड दरम्यान VDD या व्हॅल्यू ची बॅटरी आहे तसेच कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर म्हणजे काय कॉमन सोर्स एम्पलीफायर म्हणजे जिथे माझ्याकडे सिग्नल सोर्स असेल आणि माझ्याकडे ट्रान्झिस्टर गेट ड्रेन आणि सोर्स आहेत आणि हा gmVGS या ट्रान्झिस्टर मधला कंट्रोल सोर्स आहे जिथे VGS गेट सोर्स व्होल्टेज आहे हा सोर्स ग्राउंड आहे आणि लोड हे ड्रेन आणि ग्राउंड दरम्यान जोडलेले आहे हे कॉमन सोर्स एम्पलीफायरचे सार आहे आता अर्थातच आपल्याकडे अतिरिक्त घटक असू शकतात सर्वप्रथम आपल्याकडे कॅपेसिटर असू शकतात जे सिग्नल एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त आहे असे गृहित धरून सिग्नलमध्ये बायस च्या काही व्हॅल्यू जोडण्यासाठी उपयुक्त आहेत तसेच आपल्याकडे बायसिंगसाठी उपयुक्त असे इतर रेजिस्टर असू शकतात जर तुम्हाला जुने सर्किट आठवत असेल तर आपल्याकडे येथे R1 आणि R2 पॅरलल मध्ये होते आणि त्यानंतर आपल्या कडे ड्रेन बायस रजिस्टर RD होता हे कदाचित तेथे असू शकते किंवा नसेल जे की बायसिंगच्या योग्य अरेंजमेंट वर अवलंबून आहे परंतु काळ्या रंगात मी जे दर्शवित आहे ते म्हणजे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे त्यामुळे आपल्याला ह्याची खात्री करणे आवश्यक आहे की हे सिग्नल Vs किंवा त्याचा बहुतेक भाग या गेट सोर्स च्या अक्रॉस दिसेल आणि मग आपल्याकडे लोड रेजिस्टन्स RL असणे आवश्यक आहे आणि हा RL ड्रेन सोर्स च्या अक्रॉस दिसणे आवश्यक आहे आता अर्थातच हे बायसिंगला त्रास न देताच घडले पाहिजे तर आपण हे करण्याचा प्रयत्न करूया आपल्याला यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रिन्सपलस विषयी आधीपासूनच माहिती आहे बायस मध्ये सिग्नल कसा जोडायचा हे आपल्याला माहित आहे नेहमीप्रमाणे आपण असे गृहित धरू की सिग्नल ची फ्रिक्वेन्सी 0एवढीच किंवा त्या पेक्षा जास्त आहे तर आपल्याकडे dc सिग्नल नाहीत त्यामुळे या प्रकरणात आपण ac कपलिंग तंत्र वापरू शकतो आपण सिग्नल जोडण्यासाठी कॅपेसिटर वापरू शकतो आणि कॅपेसिटर ची व्हॅल्यू कशाप्रकारे मोजावी मोजावे हे आपल्याला माहित आहे हे दिले तर आपण हे कॉमन सोर्स एम्पलीफायर मध्ये बदलण्याच्या प्रयत्न करू शकतो तर हे करूया हे नक्की कशा प्रकारे करावे हे शोधण्यासाठी नेहमीप्रमाणे मी तुम्हाला स्टेप मध्ये विचार करण्यास प्रोत्साहित करेन आणि हे मजेदार आहे आपण अशाच प्रकारे सर्किट्स शोधतो हे सर्किट जे आपण पुढे वापरणार आहोत ते आधीच माहिती आहे परंतु नंतर जेव्हा तुम्ही अधिक अनुभवी व्हाल तेव्हा आपण नवीन सर्किट वापरू शकतो आणि म्हणूनच तार्किक युक्तिवादा ची साखळी या प्रमाणे आहे तर आपल्याला काही बिल्डिंग ब्लॉक्स माहित आहेत आणि सर्किट्स अधिक जटिल बनविण्यासाठी आपण ते बिल्डिंग ब्लॉक्स एकत्र ठेवले आहेत तर आपल्याकडे बायसिंग ची आकृती किंवा ऑपरेटिंग पॉईंट सेट अप आहे आणि त्यामध्ये मी हे असे दर्शवित आहे कृपया समजून घ्या की या पॉईंट आणि ग्राउंड दरम्यान बॅटरी आहे हे M1 आहे म्हणून येथे आवश्यक वैशिष्ट्य म्हणजे ड्रेन हे बायसिंगसाठी गेटशी जोडलेले आहे आणि सिग्नल पिक्चर करिता मी MOS ट्रान्झिस्टर त्याच्या स्मॉल सिग्नल पिक्चरऐवजी दर्शवितो मी हे असे देखील दाखवू शकतो मी हे दोन्ही दाखवतो आणि नंतर सोयीनुसार मी या दोन्ही पैकी फक्त एकच दर्शविल ही स्मॉल सिग्नल आकृती आहे इथे काय होईल या स्मॉल सिग्नल आकृती मध्ये हा सोर्स ग्राउंडेड हवा आणि सोर्स Vs इथे असायला हवा हे गेट आहे हा ड्रेन आहे हा सोर्स आहे आणि RL तेथे असणे आवश्यक आहे आणि नक्कीच ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन मध्येच राहील परंतु याची पूर्तता या बायसिंग अरेंजमेंट द्वारे केली जाते कारण या बाबतीत VDS हा VGS इतकाच असतो आणि तो VGS VT पेक्षा निश्चितपणे अधिक असेल जोपर्यंत थ्रेशोल्ड व्होल्टेज सकारात्मक आहे किंवा जर मी हे MOS सिम्बॉल चा वापर करून रेखांकित केले आणि गेट सोर्स च्या अक्रॉस Vs आणि Rs असेल आणि RL इथे असेल तर हे सर्व या स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल आकृतीत अशाप्रकारे आहे आता प्रथम लोड रेझिस्टर कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू लोड रेझिस्टर ड्रेन आणि ग्राउंड दरम्यान असणे आवश्यक आहे किंवा ते ड्रेनशी जोडलेले असणे आवश्यक आहे तर आता या लोड रेझिस्टर RL बद्दल बघूया जे ग्राउंड केले जाऊ शकते मूळ कॉमन सोर्स एम्पलीफायर बद्दल चर्चा करताना हे आधीसुद्धा स्पष्ट केले होते RL हे जे काही होईल अशा प्रत्येक गोष्टीचे प्रतिनिधित्व आहे ते फिजिकल रेजिस्टर असू शकत नाही म्हणून ते एका बाजूने ग्राउंड केले आहे आता मी काय करतो की हे ड्रेनशी जोडले जाते जेणेकरुन पहिला साधा प्रयत्न म्हणजे त्याला ड्रेन सोबत जोडणे आता कृपया यातून कोणत्या समस्या येऊ शकतात याचा विचार करा त्वरित स्पष्ट झालेली एक समस्या अशी आहे की आपल्याला हा करंट I0 ट्रान्झिस्टर च्या ड्रेन मधून फ्लो करायचा होता ड्रेन करंट हा I0 च्या बरोबरीचा असावा पण या प्रकरणात माझ्याजवळ ऑपरेटिंग पॉईंट ड्रेन सोर्स व्होल्टेज VDS ची एक विशिष्ट व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू R च्या अक्रॉस आहे असे दिसतेत्यामुळे VDS RL हे या मार्गाने फ्लो होईल तर स्टेडी स्टेट मध्ये हा ड्रेन करंट I0 च्या बरोबरीचा नसेल परंतु तो I0 VDS RL असेल तर ही एक अनावश्यक गुंतागुंत आहे आपल्याला या RL नी कोणताही ऑपरेटिंग पॉईंट करंट ड्रॉ करायला नको आहे ते पूर्णपणे निरुपयोगी आहे असे करण्यात काहीही अर्थ नाही तर आपल्याला काय करायचे आहे आपल्याला ते वेगळ्या प्रकारे कनेक्ट करावे लागेल आपण ते थेट कनेक्ट करू शकत नाही तर असं असलं तरी फक्त सिग्नलसाठी ते या दरम्यान दिसायला हवे आणि हे सिग्नल विशिष्ट फ्रिक्वेन्सी 0पेक्षा जास्त असल्यास ते सोपे आहे तर हे ac कपलिंग म्हणून ओळखले जाते आणि ज्या प्रकारे आपण RL ट्रान्झिस्टरशी जोडतो ते आपल्या मूळ कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर सारखेच आहे आपण हे एका कॅपेसिटरद्वारे कनेक्ट करतो म्हणजे जर कॅपेसिटन्स खूप मोठे असल्यास संपूर्ण सिग्नल व्होल्टेज VDS हे RL च्या अक्रॉस दिसून येईल परंतु इथे dc ब्लॉक केले आहे तर कधीकधी हे dc ब्लॉकिंग कॅपेसिटर म्हणून देखील ओळखले जाते येथे ऑपरेटिंग पॉईंट VGS असेल VGS हा Vt2kn I0 अशाप्रकारे दिला असेल जसे आपण यापूर्वी ईवैल्यूऐट केले आहे येथे ऑपरेटिंग पॉईंट व्होल्टेज झिरो आहे आणि फरक हा कॅपेसिटर च्या अक्रॉस चा ड्रॉप असेल तर मूळ नोटेशनला अनुसरून मी याला C2 म्हणतो आता मी गेट बद्दल काय करावे dc बायसिंगसाठी गेट व्होल्टेज ड्रेन ला कनेक्ट करणे आवश्यक आहे पण ac सिग्नल साठी ते या Vs आणि Rs ने बनलेल्या सोर्स ला कनेक्ट केले पाहिजे dc साठी ते ड्रेनमध्ये जाणे आवश्यक आहे आणि ac साठी ते Vs Rs जे मुळात सिग्नल सोर्स आहे त्यामधून जाणे आवश्यक आहे आपण याची व्यवस्था कशी करू हे पुन्हा आपल्याला ठाऊक आहे एखाद्या ac सिग्नल सोर्स मध्ये विशिष्ट डीसी कसा जोडायचा ते आपल्याला माहित आहे म्हणजे असे आहे की आपल्याला dc साठी टर्मिनल A आणि ac साठी टर्मिनल B हे या टर्मिनल शी जोडवे लागेल आपल्याला ते कसे करायचे हे माहित आहे आपण पूर्वी देखील हेच केले होते कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर च्या बाबतीत जर तुम्हाला आठवत असेल तर गेट वर तर त्यासाठी मी ड्रेन साईड ची संपूर्ण आकृती दर्शवित नाही परंतु गेट वर आपल्याला Vdc Vs हवे आहे परंतु मग त्याकरिता आपण काय केले आपल्याजवळ सिग्नल सोर्स Vs आहे आणि VGS ची क्वाइएसन्ट व्हॅल्यू ऑपरेटिंग पॉईंट व्हॅल्यू काहीही असू द्या पण dc सोर्स VGS0 आहे आपण हे कसे केले होते तर आपण काही रेझिस्टर वापरून VGS0 ला कनेक्ट केले होते आणि कॅपेसिटर वापरून सिग्नल सोर्स कनेक्ट केले होते आता नक्कीच आपल्याला आणखी काही अटी पूर्ण कराव्या लागतील Rx हा या Rs पेक्षा खूप जास्त असणे आवश्यक आहे जेणेकरून हा संपूर्ण Vs इथे असेल आणि C1 ≫10Rs Rxअसेल

तर ही आवश्यक कल्पना होती तसेच अर्थातच कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर मध्ये आपल्याकडे वेगळा सोर्स VGS0 नव्हता ते स्वतः च सप्लाय व्होल्टेज VDD पासून मिळवले गेले आहे पण विचार अगदी तसाच आहे ac मध्ये गेटला काहीतरी कनेक्ट केले पाहिजे आणि dc मध्ये काहीतरी वेगळं केले पाहिजे तर आपण काय करतो ते खालीलप्रमाणे आहे मी हा येथे तुटलेला दाखवतो आहे dc साठी हा पॉईंट ड्रेन ला जोडला गेला पाहिजे मी रेजिस्टरद्वारे जोडत आहे इथे मी त्याला RG म्हणतो आणि त्याच वेळी ac साठी सिग्नल सोर्स सोबत देखील कनेक्ट केले जावे म्हणून मी कॅपेसिटर C1 वापरून सिग्नल सोर्स सोबत ते कनेक्ट करतो आणि आता आपल्याला हे निश्चित करावे लागेल की हा C1 कितीतरी मोठा आहे आणि आपल्याकडे हा RG आहे आपण याच्या मुळे होणारा परिणाम शोधला पाहिजे म्हणून आपण काय केले की ac कपलिंगच्या तत्त्वाचा वापर सिग्नल सोर्सला गेट सोर्स सोबत जोडण्यासाठी आणि लोड RL ड्रेन सोर्स ला जोडण्यासाठी केला आहे म्हणून मी आशा करतो की हे तर्कशास्त्र अगदी स्पष्ट आहे जर नसेल तर कृपया व्याख्यान पुन्हा ऐका आणि पुन्हा एकदा तार्किकतेचे अनुसरण करा तर आपण प्रत्येक स्टेप मागचा तर्क समजून घेणे महत्वाचे आहे तर ड्रेन फीडबॅक वापरणाऱ्या कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर ची संपूर्ण आकृती मी इथे दर्शवित आहे तर आपल्याकडे करंट सोर्स I0 आहे RG च्या माध्यमातून गेट ला फीडबॅक दिलेला आहे आणि ते योग्य आहे कारण dc गेट मध्ये फ्लो होत नाही म्हणून RG च्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होणार नाही पूर्वी जेव्हा आपण बाईसिंग अरेंजमेंट बघितली होती तेव्हा आपण ड्रेन ला थेट गेटशी कनेक्ट केले होते आता आपण RG च्या माध्यमातून कनेक्ट केले आहे परंतु यामुळे काहीही फरक पडणार नाही कारण गेटमधून dc फ्लो होत नाही आणि C1 च्या माध्यमातून सिग्नल सोर्स गेट सोर्स शी जोडलेले आहे लोड रेझिस्टन्स RL हा C2 च्या माध्यमातून ड्रेन सोर्सशी जोडलेले आहे तर मी म्हटल्या प्रमाणे ही अशी टोपोलॉजी आहे आशा आहे की तुम्हाला यामागील सर्व लॉजिकल स्टेप्स समजल्या असतील आता अर्थातच आपल्या याचे विश्लेषण करावे लागेल तुमच्या सर्किट विश्लेषण कौशल्यांचा वापर करा आणि प्रत्येक गोष्टीच्या परिणामांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे तर आपल्याला पूर्वीप्रमाणेच C1 आणि C2 चे निर्बंध निश्चित करणे आवश्यक आहे तसेच आपल्याला RG च्या परिणामाचे विश्लेषण करावे लागेल कारण RG मूळ कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर चा घटक नाही तसेच जर तुम्ही हे पाहिले तर हे मूळ कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे यात ट्रान्झिस्टर सिग्नल सोर्स आणि लोड हे सर्व आहे RG हे काहीतरी अतिरिक्त आहे हे म्हणजे मूळ कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर टोपोलॉजीमध्ये आपल्याकडे असलेल्या बायस रेझिस्टर सारखेच आहे आपल्या कडे R1 आणि R2 गेट च्या बाजूला होते आणि ड्रेन बायस रेजिस्टर RD आहे आणि आपण त्याच्या परिणामाचे विश्लेषण केले आणि मग काय होते तर त्याचप्रकारे येथे आपल्याला हे करावे लागेल आपल्याला RG चा परिणाम काय हे शोधून काढावे लागेल आणि चांगली व्हॅल्यू काय आहे ते पहावे लागेल जेणेकरून ते कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर मध्ये लक्षणीय किंवा विपरित परिणाम करू शकणार नाही